सर्वांना शुभ दुपार

आता आपण कॉस्ट अनॅलिसिस च्या लाभाचे उर्वरित भाग पाहू तर आम्ही आधी सी बी अनॅलिसिस च्या तीन स्टेप पहिल्या तर उर्वरित दोन स्टेप आपण प्रथम पाहू आणि मग रिस्क इव्हॅल्युएशन पाहू तर सी बी अनॅलिसिस च्या शेवटच्या दोन स्टेप अनॅलिसिस च्या निकालांचे स्पष्टीकरण देतात आणि नंतर योग्य कारवाई करतात तर त्यानंतर आम्ही बघितले होते कि आम्ही कॉस्ट बेनिफिट इवलुएशन तंत्रावर चर्चा केली आहे त्यानंतर परिस्थितीनुसार आपण निवडले पाहिजे किंवा संस्थेने योग्य आणि योग्य कॉस्ट बेनिफिट इव्हॅल्युएशन तंत्र निवडले पाहिजे तर मग त्या कॉस्ट बेनिफिट इव्हॅल्युएशन किंवा कॉस्ट बेनिफिट अनॅलिसिस वरून प्रोजेक्ट मधील निकालाचे वर्णन नक्की केले पाहिजे म्हणून प्रोजेक्टचे कॉस्ट बेनिफिट इव्हॅल्युएशन झाल्यानंतर परिणामांचे अर्थ लावणे आवश्यक आहे तर निकालांचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्यास ठराविक स्टॅंडर्डशी तुलना करणे किंवा इतर कोणत्याही समांतर गुंतवणूकीच्या परिणामाची तुलना करणे आवश्यक आहे स्पष्टीकरण आणि निर्णयाचे टप्पे नैसर्गिक रित्या होत असतात पण प्रोजेक्ट मॅनेजरची अंतर्ज्ञान क्षमता असणे आवश्यक असते अनिश्चिततेच्या पातळीच्या आधारे प्रोजेक्ट मॅनेजरला दोन शक्यतांचा सामना करावा लागतो एकतर एक माहित असलेली व्हॅलू किंवा एनपीव्हीसारख्या भिन्न व्हॅलूच्या श्रेणी किंवा निव्वळ नफा वगैरे अशा गोष्टी आपण निवडू शकता आपल्यास कदाचित त्यातील एक माहित असलेली व्हॅलू किंवा भिन्न व्हॅलूच्या श्रेणीचा सामना करावा लागेल हया सारख्या कोणत्याही प्रकरणांमध्ये एक व्हॅलू किंवा एनपीव्हीसारख्या भिन्न व्हॅलूच्या श्रेणी किंवा निव्वळ नफा वगैरे किंवा आरओआय काय आहेत या उपाययोजनांसाठी ही मूल्ये श्रेणी आहेत किंवा त्या पेक्षा हि सोपी पद्धत वापरली जाते जसे कि नेट प्रॉफिट अनॅलिसिस वगैरे हे वापरले जाऊ शकते त्यामुळे इतर अवघड तंत्र अंमलात आणणे अधिक सुलभ होते पण त्यात बदल केले जाऊ शकतात कारण आम्हाला माहित आहे की नेट प्रॉफिट अन्यालीसीसची कमतरता म्हणजे ते गुंतवणूकीच्या वेळेचे मूल्य विचारात घेत नाही म्हणूनच जर पैशाच्या वेळेचे मूल्य समाविष्ट करण्यासाठी त्यात बदल केले जाऊ शकतात तर नेट प्रॉफिट पद्धतीची कदाचित निव्वळ वर्तमान मूल्याशी तुलना करता येईल परंतु आपल्याला माहित आहे की अवघड तंत्र लागू करणे किंवा अंमलात आणणे हे हि अवघड आहे जसे कि एनपीव्ही आता या सर्व निकालांचे विश्लेषण केल्यानंतर निकालांचे स्पष्टीकरण दिल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजरला योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे म्हणून निकालाचे स्पष्टीकरण दिल्यानंतर योग्य निर्णय किंवा कारवाई करावी लागेल आणि हा निर्णय घेतल्यास तो अत्यंत व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचा आहे हा प्रोजेक्ट मॅनेजरवर किंवा अंदाजाच्या किंमतीवर आणि वापरकर्त्यांवरील शेवटच्या वापरकर्त्याच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतो आणि गुंतवणूकीची परिमाण अंतिम निर्णय किंवा कृती वापरकर्त्यासाठी सर्वात स्वस्त आणि प्रभावी प्रणाली निवडणे असेल तर कॉस्ट बेनिफिट अन्यालीसीसची अंतिम क्रिया म्हणजे वापरकर्त्यासाठी सर्वात योग्य सर्वात प्रभावी आणि फायदेशीर प्रणाली निवडणे नंतर प्रोजेक्ट मॅनेजरला फेंसिबिलीटी स्टडी रिपोर्ट तयार करावा लागेल ज्यामध्ये मुख्य निष्कर्ष आहेत आणि विश्लेषण प्रक्रिये दरम्यान सूचित करण्यात आलेल्या शिफारसी निकालांचा अर्थ लावल्यानंतर अशा प्रकारे अंतिम कारवाई करावी लागेल तर या सी बी अनॅलिसिस बद्दल हे काहीतरी आहे परंतु सी बी अन्यालीसीसची मर्यादा काय आहे तर सी बी अनॅलिसिस क्रमांक एकच्या अनेक मर्यादा ह्या मूल्यांकनाच्या समस्या आहेत मी तुम्हाला आधीच्या लेक्चरला आधीच सांगितले आहे की किंमती आणि फायदे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर विशिष्ट श्रेणी आणि किंमत किंवा अशा इंटनजिबल किंमतीचे फायदे आणि उपाय ओळखणे व त्याचे प्रमाण निश्चित करणे खूप अवघड आहे ते सहजतेने कॉन्टिफिएड केले जाऊ शकते कॉस्ट बेनिफिट अनॅलिसिस च्या बाबतीत सर्वात कठीण आव्हानातील ही एक कठीण समस्या आहे ती म्हणजे इंटनजिबल किंमत आणि इंटनजिबल फायदे त्यांना ओळखणे कठीण आहे की मोजमाप करणे आणि त्याचे प्रमाण निश्चित करणे कठीण आहे आणखी एक समस्या माहित आहे की डिस्टोरशन समस्या सी बी अनॅलिसिस च्या परिणामामध्ये विकृतीच्या दोन मार्ग आहेत एक कारण राजकीय कारणांसाठी पर्यायी हेतू असू शकते आणि दुसरे म्हणजे जेव्हा डेटा अपूर्ण असतो किंवा ते अन्यालीसीसमधून गहाळ असतात तेव्हा योग्य कारवाई करणे अवघड आहे आणि पुढील समस्या ही कॉम्प्लेटनेस समस्या आहे जी सी बी अन्यालीसीसशी संबंधित खर्च उच्च स्थरावर असू शकतो ज्या किंमतीचा अंदाज लावला गेला आहे तो खर्च प्रत्यक्ष किंमतीचे प्रतिनिधित्व करू शकत नाही खर्च जास्त असू शकेल किंवा अंदाजित खर्च कदाचित त्यांना पुरेसा नसेल किंवा पुरेशी किंमत नाही असा विचार केला जाऊ शकेल प्रोजेक्ट मॅनेजरने कदाचित त्यासाठी लागणाऱ्या योग्य त्या खर्चाचा विचार संपूर्ण अनॅलिसिस मध्ये केला नसेल तर सी बी अन्यालीसीसची ही पॉसिबल लिमिटेशन असू शकतात आता आम्ही पाहू की बिजनेसच्या प्रकरणाबाबत हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे आपल्याला माहित आहे की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही प्रकारच्या रिस्क असतात यापूर्वी आपण दोन प्रकारच्या रिस्क ची चर्चा केली आहे एक म्हणजे प्रोजेक्ट रिस्क दुसरे म्हणजे बिजनेस रिस्क आपणास हे माहित असेल की बिजनेस रिस्क हि यशस्वी प्रोजेक्ट अंमलात येण्याच्या धोक्यांशी संबंधित आहेत तर बिजनेस रिस्क त्या घटकांशी संबंधित आहेत जी वितरित प्रोजेक्टच्या फायद्यास धोका देतील तर बिजिनेसच्या बाबतीत मुख्य लक्ष बिजनेस रिस्कवर आहे तर आत्ता आम्ही बिजनेस रिस्कचे इव्हॅल्युएशन कसे करावे याबद्दल चर्चा करू प्रोजेक्ट रिस्क ची चर्चा नंतर केली जाईल तर रिस्क इव्हॅल्युएशन पद्धती म्हणजेच बिजनेस रिस्क काय आहेत ते पाहू म्हणून आम्ही रिस्कची ओळख आणि रँक आणि रँकिंग नंतर रिस्क आणि निव्वळ वर्तमान मूल्य रिस्क हाताळण्यासाठी कॉस्ट बेनिफिट अन्यालीसीसची पद्धत आणि नंतर रिस्क प्रोफाइल अनॅलिसिस आणि निर्णय घेणारी डिसिजन ट्री वापरण्याबद्दल पाहू चला या रिस्क हाताळणी व रँकिंगबद्दल पटकन सांगू या तर येथे कोणत्याही प्रोजेक्ट इव्हॅल्युएशनात आपण प्रथम रिस्कला ओळखले पाहिजेत म्हणून कोणत्याही प्रोजेक्ट इव्हॅल्युएशनमध्ये त्यांना हाताळण्यापूर्वी आपण प्रथम रिस्क ओळखणे आवश्यक आहे आणि त्याचा त्यांच्या व्यवसायावर कसा परिणाम होईल त्याचे प्रभाव आम्ही निश्चित केले पाहिजे आता रिस्क काय आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत हे ठरविण्याचा एक दृष्टीकोन म्हणजे प्रोजेक्ट रिस्क मॅट्रिक्स तयार करणे म्हणजेच एक विशिष्ट प्रकारचे मॅट्रिक्स तयार केले जाईल जे प्रोजेक्ट रिस्क मॅट्रिक्स म्हणून ओळखले जाते जे संभाव्य रिस्कच्या चेकलिस्टचा उपयोग करेल तर त्या मॅट्रिक्समध्ये कोणते संभाव्य धोके दिसतील तसेच त्यानंतर आम्हाला रिस्कचे संबंधित महत्त्व आणि संभाव्यतेनुसार वर्गीकृत करणे आवश्यक आहे हा धोका उद्भवण्याची शक्यता काय आहे आणि मग त्या रिस्कचे महत्त्व काय आहे त्याचा व्यवसायावर किती परिणाम होईल यामुळे व्यवसायाला किती त्रास होईल तर त्यास महत्त्व द्यायला पाहिजे तर आपण उच्च साठी उच्च एच मध्यम एम आणि कमी एल अशी व्हॅलू देऊ शकतो म्हणजेच महत्त्व जास्त असू शकते आणि महत्त्व मध्यम असू शकते किंवा महत्त्व देखील कमी असू शकते तसेच असे घडण्याची शक्यता उच्च किंवा मध्यम उच्च मध्यम किंवा निम्न असू शकते तर मग जसे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की या मॅट्रिक्समध्ये प्रामुख्याने पॉसिबल प्रकारच्या रिस्कचा समावेश असतो मग आपल्याला संबंधित महत्त्व आणि संभाव्यतेचा वापर करून वर्गीकरण करावे लागेल तर बोलण्याचा मुद्दा असा आहे की रिस्कचे महत्त्व तसेच रिस्कची शक्यता देखील त्यांचे स्वतंत्र मूल्यांकन करणे आवश्यक आहे जे त्यांना एकत्र विचारात घेऊ नये त्यांनी स्वतंत्रपणे मूल्यांकन केले पाहिजे कारण पहा की आपण एखाद्या गोष्टीविषयी किंवा काही रिस्कबद्दल चिंता करतो जरी ती रिस्क गंभीर असली तरी असे घडण्याची शक्यता फारच कमी आहे तर तेथे काही प्रकारचे धोके आहेत जे ते खूप गंभीर आहेत परंतु त्यांची उद्भवण्याची शक्यता फारच कमी आहे तर आम्ही त्याबद्दल फारसे गंभीर असू शकत नाही परंतु तेथे काही कमी गंभीर जोखीमही आहेत ज्यांचे परिणाम त्यांचे महत्त्व अगदीच कमी आहे परंतु संभाव्यता ही जवळजवळ ९० टक्के निश्चितच आहे तर आपण याबद्दल फारच काळजीपूर्वक विचार केला पाहिजे उदाहरणार्थ असे म्हणा की एक प्रोजेक्ट अ आहे जो चांगला परतावा देईल असे दिसून आले परंतु ते खूप धोकादायक असू शकते तर आपण त्यास भिन्न वागणूक दिली पाहिजे त्याचप्रमाणे दुसरा प्रोजेक्ट ब असू शकतो तो कदाचित अगदी कमी परतावा देईल परंतु रिस्क कमी असते असे आपण म्हणू शकतो तर आपण कोणत्या साठी जाऊ शकता यासाठी वादविवाद होऊ शकतो म्हणून मी आपणास आधीच सांगितले आहे की रिस्क त्यांचे महत्त्व वर्गीकृत करण्यासाठी किंवा आपल्याकडे प्रोजेक्ट मॅट्रिक्स तयार करायचा असेल तर रिस्कचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट मॅट्रिक्स टाकू शकतो येथे आम्ही रिस्कचे महत्त्व तसेच रिस्क होण्याची शक्यता होण्याची दोन महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेत आहोत पहा आम्ही प्रोजेक्ट रिस्क मॅट्रिक्सचे उदाहरण घेतले आहे जिथे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की प्रथम पॉसिबल रिस्क काय असू शकते हे आम्ही लिहितो मग त्यांचे महत्त्व काय आहे आणि त्यांची संभाव्यता काय आहे तर ई कॉमर्स एप्लिकेशनचे उदाहरण आम्ही घेतले आहे पॉसिबल रिस्क क्लायंटने प्रपोज लुक आणि अनुभवण्यास नकार दिल्यासारखे असू शकते कारण जीयूआय भाग फारच चांगला नाही तर त्याने नाकारले आहे की त्या क्लायंट ने स्वीकारला नाही आहे तो स्वीकारत नाही अर्थात महत्त्व खूप जास्त असेल परंतु शक्यता आहे की या डॅश लाइनचा अर्थ असा आहे की हे संभव नाही पण तसेच घडून येते त्याचप्रमाणे कमी किंमतीतील प्रतिस्पर्धी देखील घडू शकतात जर तसे झाले तर त्याचे परिणाम खूप जास्त होतील तसे महत्त्व जास्त आहे आणि शक्यता मध्यम आहे वाढीव मागणीला तोंड देण्यासाठी असमर्थ आहे तर हे एक महत्वाचे माध्यम आहे आणि हे वापरण्याची शक्यताही कमी आहे तर ऑनलाइन पेमेंटला सिक्युरीटी समस्या आहे हि कदाचित उद्भवत असते तर हे महत्वाचे माध्यम आहे आणि याच्या देखभाल खर्चाची अंदाजे किंमत जास्त असू शकते कारण हे महत्वाचे आहे की व्यवसायावर त्याचा प्रभाव कमी आहे आणि ती कमी होण्याची शक्यता देखील आहे म्हूणन प्रतिसाद वेळ हा नेहमी खरेदीराना खातो म्हणूनच ह्या महत्त्वपूर्ण माध्यमांचा आणि संभाव्य माध्यमांचा अभ्यास आहे ज्याचे अनॅलिसिस केले गेले आहे म्हणून या मार्गाने कोणत्याही रिस्कचे वर्गीकरण करण्यासाठी रिस्कचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही रिस्कचे महत्त्व आणि संभाव्यता लक्षात घेऊन प्रोजेक्ट रिस्क मॅट्रिक्स तयार करणे आवश्यक आहे त्या मॅट्रिक्स वरून कोणत्या महत्वाच्या रिस्क व पॉसिबल रिस्क येण्याची शक्यता आहे हे समजते तर मग आपण पुढील पद्धत रिस्क आणि नेट प्रेझेंट व्हॅलू पाहू येथे जेथे प्रोजेक्ट तुलनेने धोकादायक आहे नेट प्रेझेंट व्हॅलूची गणना करण्यासाठी उच्च सवलतीच्या दरांचा वापर करणे ही सामान्य पद्धत आहे म्हणूनच मी आधीच्या लेक्चरला तुम्हाला आधीच सांगितले होते कि जेव्हा आपण पाहतो की एखादा प्रोजेक्ट तुलनेने धोकादायक आहे तेव्हा नेट प्रेझेंट व्हॅलूची गणना करताना आम्ही 5 टक्के 8 टक्के 10 टक्के 12 टक्के किंवा अशा 15 टक्के गोष्टींसारखे भिन्न सूट दर विचारात घेत असतो मग आपण काय करावे म्हणून ही एक सामान्य पद्धत आहे की आपण गणना करण्यासाठी किंवा नेट प्रेझेंट व्हॅलूची गणना करण्यासाठी उच्च सवलतीच्या दरांचा वापर केला पाहिजे उदाहरणार्थ हे रिस्क प्रीमियम उदाहरणार्थ वाजवी सुरक्षित प्रोजेक्ट साठी अतिरिक्त 2 टक्के असेल तर जर एखादा प्रोजेक्ट योग्य रित्या सुरक्षित असेल तर आम्ही या सवलतीच्या दरासाठी आणखी 2 टक्के जास्त वापरू शकतो परंतु जर प्रोजेक्ट हा अत्यंत रिस्कचा असेल तर आपल्याला या सवलतीच्या दराच्या 5 टक्के अतिरिक्त गोष्टींचा विचार करावा लागेल उदाहरणार्थ जर आपण 10 टक्के सामान्य सूट दराचा विचार करत असाल जर एखादा प्रोजेक्ट योग्यरित्या सुरक्षित असेल तर आम्ही सवलतीच्या दरांना 12 टक्के मानू शकतो परंतु जर प्रोजेक्ट आपण विचारात घ्यावा असा धोकादायक असेल तर आपण सवलतीच्या दरात 15 टक्के घ्यायाला पाहिजे तर प्रोजेक्टला उच्च म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते पूर्वीच्या दृष्टिकोनाप्रमाणे आपण मॅट्रिक्सचा विचार करीत आहोत तर त्याचप्रमाणे नेट प्रेझेंट व्हॅलूचा विचार करता प्रोजेक्टला उच्च माध्यमिक किंवा कमी रिस्क म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते हे स्कोअरिंग पद्धत वापरुन आणि प्रत्येक प्रवर्गासाठी नियुक्त केलेले रिस्क प्रीमियम आहे तर आम्ही त्यांना उच्च रिस्क किंवा मध्यम रिस्क किंवा कमी रिस्क प्रोजेक्ट म्हणून काही रेकॉर्डिंग करू शकतो काही सूत्र वापरुन काही स्कोअरिंग पद्धत वापरुन किंवा दिलेली रिस्क आणि रिस्क प्रीमियम प्रत्येक प्रवर्गाने नियुक्त केले आहेत जर ते खूपच उच्च असेल तर जो धोकादायक प्रोजेक्ट आपण 15 टक्के मानला जाऊ शकतो उदाहरणार्थ रिस्क प्रीमियम किंवा सूट दर काय असेल तेव्हा हा 5 टक्के अतिरिक्त 15 असू शकेल आणि जर तो मध्यम रिस्कचा प्रोजेक्ट असेल तर आपण 13 किंवा त्यापेक्षा कमी दरात काही घेऊ शकतो जर तो अगदी कमी दरात सवलत दर म्हणून असेल तर आम्ही 11 टक्के किंवा 12 टक्के घेऊ आणि मग आम्ही त्यांचे वर्गीकरण करू म्हणूनच प्रीमियम जरी आपण अनियंत्रित मानले असले तरीही आपण ते अनैतिकरित्या घेतले असले तरीही ते जोखीम विचारात घेण्याची एक सुसंगत पद्धत प्रदान करतात आता आम्ही प्रोजेक्टच्या इव्हॅल्युएशनसाठी पूर्वीचे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस पाहिले आहे त्या रिस्कचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी हे कसे वापरले जाऊ शकते यासाठी कॉस्ट बेनिफिट अनालिसिस पाहू तर त्याचप्रकारे रिस्कच्या प्रभावाचे इव्हॅल्युएशन करताना आपण देखील कॉस्ट बेनिफिट अनालिसिसचा वापर करू शकतो रिस्कच्या इव्हॅल्युएशनसाठी हा अधिक सोफिस्टिकेटेड अँप्रोच आहे म्हणून आम्ही पॉसिबल रिस्कच्या मार्गावरवर असलेल्या प्रत्येक पॉसिबल रिस्कचा विचार करतो तर कॉस्ट बेनिफिट अनालिसिसनुसार आम्ही प्रत्येक पॉसिबल रिस्कचा विचार करू तसेच आम्ही होणार्या संभाव्यतेचा आणि त्या निकालाचे अनुरुप मूल्य याचा अंदाज करू त्या अनुषंगाने आपल्याला किती लाभ मिळेल तर फक्त एक कॅश प्रवाह करण्याऐवजी येथे एखाद्या प्रोजेक्टसाठी एका पेक्षा जास्त कॅश प्रवाह अंदाज घेण्यात येईल म्हणून एकच कॅश प्रवाह अंदाज घेण्याऐवजी आमच्याकडे जास्त कॅश प्रवाहाचे अंदाज असेल जिथे प्रत्येकजण संबंधित असेल जिथे प्रत्येकजण होण्याची शक्यता असते तर प्रत्येक अंदाज ठीक आहे प्रत्येक अंदाज उद्भवण्याच्या संभाव्यतेशी संबंधित असू शकतो यानंतर प्रोजेक्टचे मूल्य किंवा संभाव्य रिस्कच्या परिणामी प्रत्येक संभाव्य परिणामासाठी लागणाऱ्या किंमतीचा सारांश देऊन प्राप्त केले जाते तर येथे आपण दोन गोष्टी घेणार ज्या प्रत्येक संभाव्य परिणामासाठी किंमत किंवा फायदा किती असेल तर प्रत्येकासाठी आपण संभाव्यता काय द्याल तर या संभाव्यतेसह आम्हाला ही किंमत देखील गुणाकार करावी लागेल तर मग प्रोजेक्टचे मूल्य त्यानंतरच्या प्रत्येक संभाव्य परिणामासाठी लागणा किंमतीची किंवा बेनिफिटची बेरीज करून मिळविली जाते आपण एक उदाहरण घेऊ आणि मग मी पुढे सांगेन तर समजा अशी कंपनी आहे जी पे रोल अँप्लिकेशन विकसित करण्याचा विचार करीत आहे आणि सध्या ती सी बी अँनालिसिसमध्ये व्यस्त आहे म्हणूनच बाजाराच्या अभ्यासानुसार हे दिसून आले आहे की जर कंपनी कार्यक्षमतेने लक्ष्य करू शकते आणि कोणतीही प्रतिस्पर्धी उत्पादने उपलब्ध झाली नाहीत तर ती वार्षिक पातळीवर 800000 डॉलर उत्पन्न मिळवून विक्रीची उच्च पातळी प्राप्त करेल याचा अंदाज असा आहे की 10 पैकी 1 शक्यता आहे याचा अर्थ असा होतो की हे होण्याची 10 टक्के शक्यता आहे तथापि एखादा प्रतिस्पर्धी अँप्लिकेशन लॉन्च करू शकतो दुसरा एखादा अँप्लिकेशन स्वतःच लॉन्च होण्यापूर्वी आणि नंतर ही विक्री वर्षासाठी फक्त 100000 डॉलर इतकीच कमवू शकते असा अंदाज आहे की असे होण्याची शक्यता 30 टक्के आहे तर मग ही अत्यंत बिकट परिस्थिती आहे ही दोन अत्यंत प्रकरणे आहेत जी सर्वात चांगली घटना म्हणजे सुमारे 800000 च्या वार्षिक उत्पन्नाची तर सर्वात वाईट म्हणजे प्रति वर्ष 100000 डॉलर्सची आणि येथे सर्वात चांगली संधी 10 टक्के आहे सर्वात वाईट परिस्थितीची शक्यता 30 टक्के आहे याचा अर्थ असा की 800000 आणि 100000 या दोन अत्यंत टोकाच्या दरम्यान कुठेतरी बहुधा पॉसिबल रिस्क मिळते तर बहुधा याचा परिणाम या दोन टोकाच्या दरम्यान आहे तर त्याचा फायदा होईल याचा अर्थ असा होतो की सर्वेक्षणानुसार कोणतेही स्पर्धात्मक उत्पादन उपलब्ध होण्याआधी बाजारात आघाडी मिळवेल आणि वार्षिक उत्पन्न 650000 डॉलर मिळेल जे या 8000000 ते १0000 च्या दरम्यान आहे बाजारपेठ अभ्यासानुसार अपेक्षित विक्री उत्पन्न पुढील टेबलमध्ये दर्शविले आहे अशी अपेक्षा आहे की जसे की मी तुम्हाला आधीच वार्षिक उत्पन्न सांगितले आहे ते सर्वात चांगले असेल 800000 जेथे संभाव्यता 10 टक्के असेल आणि जर तो दुसरा स्पर्धक असेल तर ही सर्वात वाईट परिस्थिती असेल जिथे वार्षिक उत्पन्न 100000 असेल आणि संभाव्यता 30 टक्के असेल म्हणूनच मी तुम्हाला कॉस्ट बेनिफिट अनालिसिस मध्ये आधीच सांगितले आहे की आम्ही काय करू त्यानंतर प्रोजेजक्टचे मूल्य कसे मिळवता येते जे उत्पन्न किंवा रिस्कच्या प्रत्येकासाठी मिळणार्या संभाव्यतेच्या किंमतीची किंवा बेनिफिटची सांगड घालून संबंधित संभाव्यतेशी संबंधित आहे म्हणून आपल्याला हे पहावे लागेल की वार्षिक उत्पन्न हीच व्हॅल्यू आहे जी आपण त्यांचा गुणाकार करूया तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल आणि त्यानंतर अपेक्षित उत्पन्न 500000 या आसपास असेल तर आपण या समस्येचे अपेक्षित उत्पन्न आता किती असेल हे पाहू अहो असा अंदाज आहे की विकासाचा खर्च 750000 असेल विक्रीची पातळी किमान 4 वर्षे स्थिर राहील देखभाल वगैरे सारख्या वार्षिक खर्चाची किंमत 200000 आहे तर आता प्रश्न असा आहे की आपण प्रोजेक्टला किंवा कंपनीला पुढे करत असलेल्या प्रोजेक्ट ला सल्ला द्याल आता आपण अनालिसिस करूया तर सल्ला काय असेल ते पाहू पहा आम्ही असे पाहिले की अपेक्षित विक्री 500000 आहे आम्ही आधीच पाहिले आहे सरासरी अपेक्षित उत्पन्न 500000 चे आहे म्हणून आणि हे देखील आम्हाला माहिती आहे की विक्रीची पातळी 4 वर्षे स्थिर राहील आणि देखभाल यासारख्या वार्षिक खर्चाची किंमत 200000 आहे तर आता आपण काय शोधू 4 वर्षे वर्षांत 500000 ची अपेक्षित विक्री एकूण अपेक्षित उत्पन्न काय निर्माण करेल अपेक्षित काय बेनिफिट होईल एकूण अपेक्षित उत्पन्न म्हणजेच एकूण उत्पन्न किती असेल तर 500000 गुणिले ४ म्हणजेच 2000000 वजा वार्षिक शुल्क किती आहे ते 200000 प्रति वर्ष किती वर्षे चालविली जाईल तर 4 वर्षे चालेल तर 200000 वजा 4 सॉरी 200000 गुणिले 4 म्हणजेच 800000 तर 2000000 वजा 800000 किती होईल 1200000 इतकी तर अपेक्षित विक्री 1200000 होणार आहे आता आपण आमच्या कडे काय आहे कोणती गुंतवणूकआम्ही केली ते तुम्ही पाहू शकता की त्याचा विकास खर्च 750000 डॉलर आहे तर आता आपण पाहू शकतो की आपल्याला मिळणारा बेनिफिट किंवा अपेक्षित विक्री फायदा १२००००० डॉलर होणार आहे तर गुंतवणूक ७५०००० डॉलर आहे तर नक्कीच ती चांगली परतावा देणार आहे तर कंपनी या प्रोजेक्टसाठी जाऊ शकते परंतु कृपया दुसरी बाजू पहा आपण आता सर्वात वाईट परिस्थितीचा विचार करू जर विक्री कमी असेल आणि दुसरा एखादा प्रतिस्पर्धी असेल तर काय होईल यामुळे त्याचे पैसे कमी होतील आणि तुम्हाला माहिती आहे की आधीच संधी 30 टक्के आहे ही एक महत्त्वपूर्ण रक्कम आहे आणि जर असे झाले तर तुम्हाला किती रक्कम मिळेल कंपनीला केवळ 30000 मिळतील कारण वार्षिक विक्रीचे उत्पन्न १००००० होईल आणि संभाव्यता 30 टक्के आहे तर अपेक्षित व्हॅल्यू तेच काय असेल जे 30000 अगदी कमी व्हॅल्यूचे असेल तर अशी शक्यता असलेल्या प्रत्येक शक्यता कारण संभाव्यता 30 टक्के आहे आणि कंपनी नक्कीच पैसे कमी करेल तर हा धोकादायक प्रोजेक्ट हाती घेणे उचित नाही तर अशा प्रकारे रिस्कचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी कॉस्ट बेनिफिट अनॅलिसिस केले जाऊ शकते पुढे तर मर्यादा आहेत संभाव्यता कशी द्यावी तर तेथे 10 टक्के 20 टक्के 30 टक्के होते तर घटनेची संभाव्यता देणे हे एक आव्हान आहे हे सर्वात वाईट परिस्थितीचा संपूर्ण विचार करत नाही हे केवळ सरासरी केस सिनेरिओ विचारात घेते हे सर्वात वाईट परिस्थिती लक्षात घेत नाही म्हणूनच कदाचित सरासरी केसांच्या परिस्थितीत कदाचित हे लागू शकेल हे शोधू शकेल परंतु हे सर्वात वाईट परिस्थिती हाताळत नाही तर आता पुढील पद्धती ही रिस्क प्रोफाइल अनॅलिसिस आहे तर हा एक दृष्टिकोन आहे जो मी नुकताच रिस्क प्रोफाइल तयार करुन सांगितलेल्या सी बी अनॅलिसिस पद्धतीच्या काही अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच रिस्कचे इव्हॅल्युएशन करण्यासाठी सेन्सेटिव्ह अनॅलिसिस चा वापर करुन रिस्क प्रोफाइल तयार करण्याचा विचार करा तर सी बी अनॅलिसिस च्या काही अडचणी दूर होतील या सेन्सेटिव्ह अनॅलिसिस च्या निकालांचा अभ्यास करून नंतर आम्ही प्रोजेक्ट यशासाठी सर्वात महत्त्वाचे घटक ओळखू शकतो तर मग आपण त्यांच्यावर अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकाल की अन्यथा त्यांचे प्रभाव कमी करू शकू हे ठरविण्याची गरज आहे म्हणूनच या अभ्यासानुसार जर आपल्याला हे समजले असेल की प्रोजेक्टच्या यशासाठी कोणते घटक सर्वात महत्वाचे आहेत तर मग आपण या घटकांवर अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकतो की नाही ते ठरविण्याची आवश्यकता आहे अन्यथा आम्ही त्यांचे प्रभाव कमी करू जर दोन्ही गोष्टी शक्य नसतील तर दोन्ही गोष्टी शक्य नसल्यास आपण रिस्कसह जगणे आवश्यक आहे किंवा आपण प्रोजेक्ट सोडला पाहिजे रिस्क प्रोफाइल अनॅलिसिस ची पद्धत अशा प्रकारे कार्य करते पुढे पहा हे डिसिजन ट्रीने रिस्क चे इव्हॅल्युएशन करीत आहे तर मी आशा करतो की आपण बी टेक करताना डिसिजन ट्री शिकले असावे तर या डिसिजन ट्री रिस्क चे इव्हॅल्युएशन करण्यासाठी देखील वापरता येतात मागील दृष्टिकोन असे गृहित धरले की प्रोजेक्ट मॅनेजर स्टँडर्सद्वारे निष्क्रीय आहेत ते या शब्दलेखन चूकच्या मानकांनुसार उभे आहेत ते स्वतः चे डिसिजन नेसर्गिक रित्या देतात म्हणजे केवळ प्रोजेक्ट मॅनेजर केवळ अतिउत्तम रिस्क चे प्रोजेक्ट नाकारू शकतात किंवा रिस्क प्रोफाइल असलेले निवडू शकतात म्हणूनच जे प्रोजेक्ट कमी रिस्क चे आहेत ते चे केले जातात आणि अधिक रिस्क चे प्रोजेक्ट शक्यतो प्रोजेक्ट मॅनेजर द्वारा वगळले जातात म्हणून परंतु काही प्रकरणांमध्ये रिस्क महत्त्वपूर्ण आहे की नाही याचे इव्हॅल्युएशन करणे आवश्यक असू शकते आणि आपण योग्य कृती करण्याचा निर्णय घेता आम्ही नेहमी ज्या प्रोजेक्ट मध्ये रिस्क आहे ते वगळतो परंतु त्या रिस्क हि आपणास हाताळाव्याच लागतील म्हणूनच त्यांना कसे हाताळायचे त्यांच्याशी कसे वागायचे यासाठी काहीवेळा आवश्यकतेनुसार रिस्कचे महत्त्व लक्षात घेऊन आम्हाला काही योग्य कृती करण्याची आवश्यकता असते तर असे निर्णय भविष्यातील पर्यायास मर्यादित करतात किंवा प्रभावित करतात तर या निर्णयामुळे भविष्यातील पर्यायांवर परिणाम होईल आणि एखाद्या निर्णयामुळे भविष्यातील फायद्याच्या प्रोजेक्टवर कसा परिणाम होईल हे इव्हॅल्युएशन करणे महत्वाचे आहे सध्या एखाद्या प्रोजेक्ट मध्ये रिस्क असल्यास भविष्यात त्याचा कसा परिणाम होईल तर या परिस्थितींशी संबंधित व्यवहार करण्यासाठी डिसिजन ट्रीचा वापर करणे आपल्या दृष्टीने उपयोगी ठरते आणि डिसिजन ट्री कशी बांधली जाऊ शकतात हे आपण लवकरच पाहू या तर मी पुन्हा एक साधे उदाहरण घेतले आहे सेल ऑर्डर प्रोसेसिंग सिस्टम म्हणजे ती कधी बदलली जाईल यावर कंपनी विचार करीत आहे तर सध्या अशी एखादी कंपनी आहे असे समजू शकते की ते मॅनुअल्ली चालू आहे कदाचित ते आता ऑटोमेटेड सिस्टमद्वारे पुनर्स्थित करू इच्छित आहे तर हा निर्णय कोणत्या बिजिनेसवर अवलंबून आहे जर तो बाजारातील शेर वाढत असेल तर करंट असलेली यंत्रणा दोन वर्षात बदलण्याची आवश्यकता असू शकेल परंतु जर कंपनी सध्या करंट असलेली यंत्रणा वेळेवर बदलली नाही तर हा महाग पर्याय असू शकतो कारण यामुळे वाढीव विक्रीला सामोरे जाणे शक्य झाले नाही तर यामुळे तोटा होऊ शकतो त्यामुळे करंट सिस्टम रिप्लेस करणे खूप महाग होईल तर आता हे बदलण्याविषयीचे एक आहे परंतु आपण विस्तारित प्रकरणांबद्दल जाणून घेऊया प्रणालीकडे 75000 डॉलरची एनपीव्ही असेल जर बाजाराचा विस्तार झाला तर हे 100000 च्या एनपीव्हीसह तोट्यात बदलले जाईल तर मला वाटते की ते 100000 आहे तर हे येथे नेगेटिव्ह साइन आहे कारण गमावलेल्या महसुलामुळे हे नुकसान आहे जर बाजारात सिस्टम बदलण्याचे प्रमाण वाढवित असेल तर त्यामुळे एक एनपीव्हीची किंमत 250000 डॉलरची असेल तर वाढीव विक्री हाताळण्याच्या फायद्यामुळे एमआयएस सिस्टम मध्ये हि बदल होईल जर विक्रीत वाढ झाली नाही तर फायदे तीव्रपणे कमी होतील आणि 5००००० डॉलर सॉरी ५००००डॉलर किंवा त्यापेक्षा कितीतरी जास्त डॉलर्सच्या एनपीव्हीला प्रोजेक्टला सामोरे जावे लागू शकेल तर कंपनीच्या अंदाजानुसार मार्केटच्या संभाव्यतेत 20 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे तर असा अंदाज लावला जात आहे की बाजारपेठेत वाढ होण्याची शक्यता 20 टक्के आहे बहुदा 20 टक्के आणि म्हणूनच बाजार वाढणार नाही याची शक्यता 80 टक्के आहे तर आता आपण डिसिजन ट्री बनवू आणि योग्य ती कारवाई करू येथे कोणतीही समस्या सांगितली कि सहजपणे त्याचे डिसिजन ट्री तयार करू असे आपण म्हणू शकता आणि ही मी तुम्हाला आधीच सांगितलेली संभाव्यता व्हॅलू आहेत बरेच बाजार वाढण्याची शक्यता 20 टक्के आहे तर बहुधा त्याचा 80 टक्के इतका विस्तार केला जाणार नाही तर आपण काय म्हणू शकता यावर अवलंबून आहे कारण ही एक्सिटिंग सिस्टिम तशीच ठेवली जाऊ शकते किंवा एक्सिटिंग सिस्टिम ऑटोमॅटीक सिस्टमद्वारे पुनर्स्थित केली जाऊ शकते असा कंपनी विचार करीत आहे तर आता आपण हे पाहू शकता की डिसिजन ट्रीचे अनॅलिसिस आपल्याकडे करावे लागेल अनॅलिसिस मध्ये डिसिजन बिंदू डीपासून प्रत्येक मार्ग स्वीकारल्याबद्दलच्या अपेक्षित बेनिफिट इव्हॅल्युएशनचे अनॅलिसिस करणे आहे तर हा डिसिजन बिंदू डी पासूनचा डी बिंदू आहे आपल्याला प्रत्येक मार्गाचे इव्हॅल्युएशन करावे लागेल तर हा आणखी एक मार्ग आहे आपण प्रत्येक मार्गाचे इव्हॅल्युएशन करूया किंवा त्याबद्दल इव्हॅल्युएशन करूया आपण पाहू शकता की प्रत्येक मार्गाचे अपेक्षित व्हॅल्यू आपण कसे शोधू शकता तर प्रत्येक मार्गाचे अपेक्षित व्हॅल्यू शोधणे शक्य आहे त्याद्वारे गुणाकार केलेल्या प्रत्येक संभाव्य निकालांच्या व्हॅल्यूची बेरीज घेतल्यास ते शोधले जाऊ शकते तर पहिल्या प्रकारात अपेक्षित किंमतीचे विस्तारित केस वाढवून पाहू तर आता सिस्टम विस्तारित करण्याचे अपेक्षित व्हॅल्यू कोणत्याद्वारे शोधणार तसेच जर बाजारातील विस्तारित केस वाढला तर आपण एनपीव्ही पाहू शकता तर वजा 100000 काय आहे आणि संभाव्यता 20 टक्के आहे जर बाजार असे विस्तारत नसेल तर 80 टक्के संभाव्यता आणि 75000 बाजारपेठ विस्तारित झाल्यास त्याऐवजी 250000 आपण व्हॅल्यू पाहू शकता तर संभाव्यता 20 टक्के आहे जर बाजार विस्तारत नसेल तर तोटा होईल 50000 आणि संभाव्यता 80 टक्के असेल तर त्याचे मूल्यांकन करू तर ते २५०००० गुणिले ० २ वजा ५०००० उत्तर ० ८ म्हणजे १०००० होईल तर आता हा मार्ग 10000 साठी होईल हि या मार्गाची व्हॅल्यू होईल तर या मूल्याचे 10000 10000 आहे जर हि व्हॅल्यू 10000 ते 10000 मध्ये असेलतर दोन्ही मूल्यांची तुलना केली तर अर्थात या प्रकरणात नफा जास्तीत जास्त होईल म्हणजेच ती सिस्टमची जागा घेणारी प्रणाली विस्तारत नाही तर कंपनीने सिस्टम बदलण्याऐवजी एक्सिस्टिंग सिस्टिम वाढविण्याचा पर्याय निवडला पाहिजे कारण सिस्टम बदलण्याऐवजी विस्तारित सिस्टमच्या बाबतीत अधिक फायदा होईल म्हणूनच आम्ही प्रथम सी बी अनॅलिसिसचे दोन टप्पे पाहिले त्यामध्ये रिस्क काय आहे व रिस्क चे वेगवेगळे प्रकार आम्ही पाहिले आहे आणि रिस्कचे इव्हॅल्युएशन कसे करता येईल हे कसे धोक्यात येते आम्ही वेगवेगळ्या रिस्क इव्हॅल्युएशन तंत्रांवर चर्चा केली आहे तर हे सर्व रिस्क इव्हॅल्युएशन तंत्रांच्या विविध प्रकारांबद्दल आहे हे आम्ही घेतलेले रेफेरेंन्सस आणि खूप खूप धन्यवाद